आपण इतक्या अनुभवांसह उद्योगातून येत आहात एखाद्या उद्योगाच्या दृष्टीकोनातून ई शिक्षण डिझाइन मध्ये शिकावू केंद्रीती किती महत्त्वपूर्ण आहे असे आपल्याला वाटते हो तर मुळात उद्योगात अशी चार क्षेत्रे आहेत ज्यात उत्पादने तयार केली जातात त्यामुळे ते अवलंबून असते हे माझे उत्तर आहे मूलभूतपणे ते त्यांच्या व्यवसाय हेतूसाठी असलेले व्यवसाय केंद्रित असू शकते मी तुम्हाला उदाहरणे दिली की जर आपल्या व्यवसायात आपले विक्री १२ टक्क्यांनी वाढवण्याचे उद्दिष्ट असेल आणि आपण फक्त दिवस भरायचे असेल आपणास कुणालाही प्रशिक्षण देण्यात रस नाही म्हणजे याचा अर्थ असा की एखाद्या व्यवसाय दृष्टीकोनातून आपण कोणालाही प्रशिक्षण देऊ इच्छित नाही त्याच प्रमाणे परंतु जर तुम्ही शिकावू केंद्रीतीकडे आलात तर याचा अर्थ असा की तुम्हाला आता आपल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात रस आहे त्यांना ते निश्चित लक्ष्य साध्य करायचे आहे चला समान उदाहरण घेऊन पुढे जाऊया की त्यांना त्यांचे लक्ष्य १२ टक्क्यांनी वाढवावे लागेल ते हे कसे करतात तर आपणाला त्यांना प्रशिक्षित करावे लागेल म्हणजे जेव्हा शिकवू केन्द्रीतता येईल आणखी दोन उदाहरणे म्हणजे सामग्री केंद्रित जेव्हां त्यांना सामग्रीबद्दल समज नसते तेव्हां आपण त्यांना पुढील कौशल्यांसाठी प्रशिक्षण देऊ नका प्रथम सामग्रीबद्दल समजून घ्या किंवा शेवटी कर्मचारी केंद्रित आहे जे त्यांचे स्वतचे कौशल्य आहे कदाचित सॉफ्ट कौशल्ये वर्धित करणे आवश्यक असेल ते ग्राहकशी संभाषण देखील करू शकत नाहीत तो एक खूप मोठा अडथळा आहे कारण जर आपण एखाद्या विषयातील तज्ञाशी बोलू शकत नाही तर आपण आपल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही आणि आपण काय तयार केले पाहिजे याबद्दल फारशी माहिती नसल्यास आपण कसे तयार कराल कारण एसएमई खूप व्यस्त असतात आपल्याला त्यांचा वेळ अवरोधित करावा लागेल आणि मग आपल्याला प्रश्नांच्या गुच्छासह तयार रहावे लागेल ते पुन्हा पुन्हा येणार नाहीत ते अत्यंत व्यस्त असलेले बरेच उच्चस्तरीय लोक आहेत म्हणून जेव्हा आपण त्यांच्याशी बोलता तेव्हा तेथे आपल्या सर्व शंका तयार आहेत हे सुनिश्चित करा तर म्हणूनच आपण खात्री बाळगली पाहिजे की आपण कोणत्या उद्दीष्ट्यासाठी हे करत आहात जर आपण ते आपल्या शिकणार्यांसाठी तयार करीत असाल तर तेव्हांच शिकाऊ केंद्रीकरण येते प्रत्यक्षात त्यातूनच शिक्षण केंद्रीती गंभीर होते होय अगदी उद्योगातही बरोबर होय ठीक आहे तर हो आपण शिकाऊ केंद्रीकरण आणि त्यानंतर प्रमाण केंद्रीत आणि कर्मचार्यांच्या केंद्राबद्दल चर्चा केली आहे शिक्षण सेंटरिटीचे विविध पैलू कोणते आहेत जे आपण आपल्या प्रमाणात शिक्षणात डिझाइन करता तेव्हा विचारात घ्याव्या लागतील हो म्हणून जेव्हा आपले लक्ष आपल्या शिकणाऱ्यांकडे असेल आणि जे कदाचित एखाद्या विशिष्ट उत्पादनासाठी किंवा विशिष्ट कौशल्यासाठी प्रशिक्षण देण्यास इच्छुक असतील तर मग ते त्यांच्यासाठी अधिक उपयुक्त आणि अर्थपूर्ण काय यावर अवलंबून असते हे यापुढे आपल्या व्यवसायासाठी नाही आपल्या सॉफ्ट कौशल्याच्या विकासासाठी नाही हे अधिक कमाई करण्यासाठी नाही हे आपल्या शिकणार्यासाठी आहे तर आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांचे नियंत्रण आहे त्यांना काही आव्हाने द्या कारण अन्यथा ते मागे बसून पहात असतील तर मग ते कसे शिकतील ते कधीही काहीही शिकणार नाहीत तर त्यांना विशिष्ट आव्हाने द्या त्यांना अॅक्टीव्हिटी द्या त्यांना एकमेकांसोबत काम करण्याची परवानगी द्या सहकार्यास अनुमती द्या तर हे सर्व आपण करू शकता आपल्याकडे मिश्रित शिक्षण आहे आणि वेब आधारित प्रशिक्षणात देखील आपल्या मागण्या असू शकतात त्यामध्ये कधीकधी आपल्याकडे स्काईप आधारित सत्रे देखील असू शकतात आणि तुमचे शिकणारे सर्वजण एकमेकांशी बोलू शकतात आणि तिथेही मी म्हटल्या प्रमाणे तुम्ही मला लढायला लावाल काही नाही तर लीडर बोर्ड लावा जेव्हा आपण त्या फळावर आपले नाव वर जाताना पाहता तेव्हा खूप मजा येते मजा होय कारण आपणास माहित आहे की आपण स्वतला सुधारित करता आहात जे आपल्याला एक खूप मोठी प्रेरणा देते आणि आपण त्याकडे पहातो अशा प्रकारे आपण व्यस्त रहा कारण आपण स्वत ला सुधारत असल्याचे पाहत असाल तर आपल्याला फक्त अधिक जाणून घ्यायचे आहे बरोबर तर ते त्यांच्याशी संबंधित ठेवा आता या सर्व ई शिक्षण आपण पुन्हा एकदा आत्मसात केलेली उदाहरणे देणे सुरू केले तर आपण तेथे आपला विद्यार्थी गमावला तर हे आपल्या प्रेक्षकांशी संबंधित असल्याचे सुनिश्चित करा जर ते फक्त बोर्डिंगबद्दल चर्चा करण्यासाठी आले असतील जे तपशील आहेत ते समजावून सांगायला सुरूवात करू नका कारण ते तरीही ते शिकतील म्हणूनच जेव्हा ते येथे येतात तेव्हा फक्त केवळ नवशिक्यांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टीच त्यांना शिकवा अशाप्रकारे आपण हे सुनिश्चित करता की आपण आपल्या शिकणार्याला आपल्या फोकसमध्ये ठेवले आहे आणि आपण आपले उत्पादन आपली सर्व प्रशिक्षण सामग्री तयार करीत आहात बरोबर तर कदाचित आणखी एक प्रश्न आपल्या अनुभवावर आधारित लोक काय सामान्य चुका करतात ज्या विशेषत जेव्हा आखाड्यातील केंद्रीकरणावर विचार करणार्या सामग्रीत काही असते मला म्हणायचे आहे की आपण अनुभवाची बाब म्हणून आतापर्यंत कोणते घटक बहुतेक अजून विचारात घेतले नाहीत आणि कोणत्या घटकांचा समावेश केला आहे याबद्दल आपण बोलले आहे तर आता मी तुम्हाला अशी काही उदाहरणे सांगेन जिथे आपण शिक्षण केंद्रीती लक्षात ठेवली आहे शिकणारे हेच आपले आता आपले लक्ष आहेत आणि त्यानंतर आता आपण एखादे उत्पादन डिझाइन करावे लागेल तर मी तुम्हाला काही उदाहरणे देतो प्रथम मी प्रतिसादात्मक डिझाइनबद्दल बोलू तर मुळात तुमचे शिकणारे आणि मी सतत ऑफिसमध्ये बसणार नाही अगदी बरोबर ते त्यांचे काम करण्यासाठी ऑफिसमध्ये असतील आणि त्यांना घरी देखील जायचे आहे म्हणून आता जर आपण एखादे उत्पादन तयार केले आहे ज्यास आपण केवळ मशीनवर पाहू शकता केवळ आपल्या संगणकावर ते त्यांच्या मोबाइलवर किंवा कदाचित टॅब्लेटवर किंवा कशावर सुद्धा वापर करू शकत नाहीत तर ते त्याकडे कसे पाहतील त्यांना पुन्हा कार्यालयीन वेळ वापरावा लागेल आणि आपल्या प्रकल्पांसाठी अत्यंत आवश्यक असलेला आपला सर्व वेळ जाण्यात व्यस्त आहे आणि आपण स्वतला सुधारित केले पाहिजे त्याऐवजी आपण प्रतिसाद डिझाइन तयार करा आता प्रतिसादात्मक डिझाइन म्हणजे काय हो हो याचा अर्थ असा की आपले साधन काय म्हणते आपण त्यानुसार आपली संपूर्ण स्क्रीन समायोजित करतो साधन साधन समजा मी येथे काही मॉड्यूल तयार केले परंतु मी ते अॅडोब राइझमध्ये तयार केले आहे अॅडोब राईझ हे एक सॉफ्टवेअर उत्पादन आहे ज्यात संपूर्ण टेम्पलेट पूर्वनिर्धारित केले गेले आहे आणि त्यातील जे काही आपण तयार केले आहे ते मी माझ्या सेल फोनवर उघडल्यास ते समायोजित होईल आपले ग्राफिक्स सुस्थीतत होतील आपला मजकूर समायोजित होईल आपल्याला त्याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही दुसरी गोष्ट अशी आहे की जर आपण आत्ता आपला टॅब्लेट उघडला किंवा आपला संपूर्ण संगणक उघडला तर तो समान दिसेल म्हणूनच आपण जे काही उघडत आहात त्यानुसार आपल्याला विस्तारीत आणि संकुचित केले आहे तेथेच याला प्रतिसादात्मक डिझाइन म्हणतात परंतु आपल्याला आणखी एक गोष्ट निश्चित करण्याची आवश्यकता आहे की गुणवत्तेची ही सर्व काळजी घेतली गेली आहे कारण आपण खूप वेळ स्क्रोल करीत आहात असे होऊ नये आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे स्क्रीनवर मजकूर आहे परंतु आता तो माझ्या फोनवर आहे आणि मी फक्त स्क्रोलिंग बंद करून ठेवतो होय आपल्याला हे माहित आहे आपण हे करू नका हे मजेदार नाही आपण हे बनवित असताना आवृत्ती नियंत्रण लक्षात असावे कारण काहीवेळा आपले स्मार्टफोन बदलू शकतात आता लॅपटॉप आपल्याला फक्त आपले लॅपटॉप आठवतात जे ते मोठे होते आणि आता आपल्याकडे स्मार्ट स्क्रीन असून यापेक्षा लहान पडदे देखील आपल्याकडे आहेत होय खात्री करुन घ्या की नियंत्रण नसल्याचे आपल्याला समस्या देत नाही कारण कधीकधी आपल्या फायली तयार करताना आवृत्ती समस्या उद्भवल्या की खात्री करुन घ्या आपल्या मागील आवृत्त्या सुधारित केल्या गेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्याकडे नवीनतम आवृत्ती आहे आता जर आपण आपल्या आधीच्या आवृत्तीमध्ये तयार केले असेल आणि आपण आपल्या नवीन आवृत्तीमध्ये प्रकाशित कराल तर तसे होऊ शकत नाही आणि आपणास चुका मिळतील संदर्भ वेळ 0659 म्हणून आवृत्ती नियंत्रणाची काळजी घेतली आहे हे सुनिश्चित करा आणि फाईल सामायिकरण देखील याची खात्री करा की हे सर्व त्यांच्या फोनवर किंवा त्यांच्या टॅब्लेटवर आहे याची काळजी घेतली आहे आपण जिथे कुठेही डाउनलोड करू किंवा फक्त ते वाचण्यास सक्षम असावे आता आपण हे कसे करता हे आपण निश्चित केले पाहिजे तर पुन्हा एकदा येथे जेव्हा आपण स्क्रीनवर पाहता जेव्हा मी तुम्हाला अंगठा वर करून दाखवितो याचा अर्थ असा होतो की मी ज्याचा उल्लेख करीत आहे ते चांगले का आहे आणि जेव्हा मी तुम्हाला अंगठा खाली करून दाखवितो तेव्हा याचा अर्थ असा होतो की आपण सर्व काहीतरी आव्हानांना सामोरे जाऊ शकता अजून बरेच काही असू शकते मी तुम्हाला काही कल्पना देत आहे ज्याबद्दल आपण सावधगिरी बाळगली पाहिजे होय तर मी तुम्हाला दुसर्या उदाहरणाबद्दल थोडक्यात सांगतो म्हणजेच आता पुन्हा मी म्हणालो की आपण शिकणाऱ्यांना लक्षात ठेवले पाहिजे तर मग आपण त्यांना कसे व्यस्त ठेवता मी फक्त गेमिंगबद्दल बोललो तुम्ही त्यांना बक्षीस देत आहात याची खात्री करा Refer Time 0747 त्यांना त्यांची माहिती द्या त्यांची नेते म्हणून निवडा किंवा त्यांना फक्त यश द्या आपल्याला त्यांना पदक द्या किंवा त्यांच्यासाठी काहीतरी वेगळे करा आपण तेथे सर्जनशील असणे आवश्यक आहे तर प्रत्येक टप्प्यावर त्यांना पुढे जाण्यासाठी काही प्रेरणा आहे हे सुनिश्चित करा संपूर्ण गोष्ट गेमिफिकेशन करा आपण हे करत असल्याची खात्री करा कारण आपले विद्यार्थी नेहमी व्यस्त राहतील त्यांना हे करण्याची इच्छा आहे आणि शेवटी आपणास माहित आहे की आपण आपल्या फोनवर पाहिलेले अनेक गेम आहेत जे आव्हान आधारित आहेत लोकांनी ते आव्हान पूर्ण करण्याचा कायम प्रयत्न केला आहे म्हणूनच आपण हे करू शकता की नाही लोक म्हणतील नक्कीच मी ते करू शकतो ते प्रयत्न करतील होय किमान प्रयत्न करतील बरोबर होय तर परंतु आपण जे आव्हान देत आहात त्याला पूर्ण होण्याची वेळ आहे हे सुनिश्चित करा ते कायमच एक गोष्ट करत बसतील ते कधीच संपूर्ण काम पूर्ण करणार नाही एफएल आपल्याला माहिती आहे आपण बसून बरेच काही कराल तर प्रयत्न करा आणि ते पहा की पूर्ण होण्याची वेळ जास्त नाही किंवा ते दूर जात आहेत किंवा काही वेगळ्या ठिकाणी जात असतील तर खात्री आहे की ते तेथेच पोचले आहे आता तेथे बँडविड्थचे प्रश्न कसे आहेत याची आपल्या तंत्रज्ञान तज्ञाकडून काळजी घ्यावी लागेल आणि हे सुनिश्चित करा की आपल्या दुर्गम वापरकरत्यांना आपल्या उत्पादनांमध्ये प्रवेश मिळवा आणि आपणास ते तेथे आहेत याची खात्री आहे आणि हे देखील सुनिश्चित करा की त्यांना त्यांच्या फोनमध्ये कोणतीही अतिरिक्त साधने स्थापित करण्याची आवश्यकता नाही कारण प्रत्येकाकडे इतकी क्षमता नसते क्षमता तर तसे होणार नाही याची खात्री करुन घ्या ही संभाव्य आव्हाने आहेत आणि शिकवू केंद्रीत वरही मी असे म्हणू शकतो की ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी अधिक आकर्षक आणि अधिक मनोरंजक बनविण्यासाठी तेथे शाखांच्या परिस्थिती असल्याचे सुनिश्चित करा एका पानावर सर्व काही सांगू नका जसे की मी येथे एखादी गोष्ट निश्चित केली आहे की होय मला येथे संभाव्य समस्येचा सामना करावा लागू शकतो नंतर तिथे असलेल्या लहान समस्यांकडे जा फक्त एकाच ठिकाणी सर्व संभाव्य समस्या येईपर्यंत वाट बघू नका तर ब्रांचिंग परिस्थिती पहा लहान लहान तुकडे करा आपल्याकडे लहान लहान तुकडा असतो तेव्हा लोकांना ते अधिक संबंधित आणि अधिक वेगवान समजतात आणि आपण ते पूर्ण करू शकता बरोबर ते बरेच चांगले आहे आणि त्यांना अभिप्राय देखील द्या जर त्यांना सातत्याने काहीही करणे शक्य होत नसेल तर त्यांना का ते सांगा तू कुठे चुकत आहेस तर आपणास माहित आहे की कधीकधी आपण मानवी पात्रे पाहीली असतील जसे की व्यंगचित्र पात्र नाही व्यंगचित्रा मुळे काम होते असे नाही प्रत्येक जण त्यास कितपत गांभीर्याने घेईल ते शंकास्पद आहे तर परंतु आपल्याकडे एखादे मानवी पात्र असल्यास जे समोर येईल आणि सांगेल की मी तुला मदत करतो एकत्र करू तर जेव्हा लोकांना पुन्हा अंगठा वर मिळतो आणि ते पुन्हा एकदा प्रयत्न करतात किंवा सामाजिक रित्या ते सामाजिक संवादात ठेवतात जेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी त्याच गोष्टीसाठी प्रयत्न करीत असतात त्यांना प्रयत्न करण्यास एक प्रेरणा देखील असेल कोणीही हे करत नाही मी हे का करावे आपणास ठाऊक आहे की अशा प्रकारच्या विचारांची गर्दी होते होय म्हणून जर मी सामाजिकदृष्ट्या केले तर प्रत्येक जण प्रयत्न करेल परंतु त्यांच्याकडे किती कार्यभार आहे हे त्यांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अवलंबून आहे जर त्यांच्याकडे प्रचंड कामाचा ताण असेल आणि आपण त्यांना सोशल मीडियामध्ये जाण्यास सांगाल तर असे होणे शंकास्पद आहे हे अवघड बनेल आणि हे देखील सुनिश्चित करते की त्यांनी शक्य तितके अभिप्राय आणि परस्पर क्रियाशीलता दिली आहे बरोबर ते फक्त मागे बसून ऐकत नाहीत बरोबर आणि या सर्वा दरम्यान आपण ज्या आव्हानांना सामोरे जाऊ शकता ते म्हणजे आपले एसएमई कारण आपण हे सर्व करत असताना आपण शाखा परिस्थिती तयार करीत आहात आपण बर्याच नवीन नवीन गोष्टी तयार करीत आहात त्यासाठी आपल्याला तांत्रिक सामग्री अचूक असल्याची खात्री करण्याची आवश्यकता आहे त्यात एकही चूक नाही कारण तेव्हा आपले विद्यार्थी चुकीचे काहीतरी शिकतील आणि ही तुम्ही कराल ती सर्वात मोठी चूक आहे सर्व डिझाइन घटकांव्यतिरिक्त जे आपण चुकीच्या गोष्टी सांगत आहात त्याद्वारे आपण सर्वात जास्त चुकीचे काम केलेले असेल तर आपल्या एसएमई उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करा आणि आपण या गोष्टी सोडविणे आणि प्रकाशित करणे आणि डिझाइन करणे प्रारंभ करण्यापूर्वी एसएमई उपलब्ध मार्ग असल्याचे सुनिश्चित करा तर एसएमई उपलब्धता ही एक गोष्ट आहे आणि आपण याचा मागोवा कसा घ्याल ते पुढे जात आहेत आणि परिस्थितीत जात आहेत आणि प्रयत्न करीत आहेत आणि निरनिराळ्या गोष्टी आहेत परंतु आपणास त्यांचे यश किंवा अपयश ट्रॅक करावे लागेल किंवा सध्या ते कुठे आहेत तर आपल्याकडे ट्रॅकिंग आहे हे सुनिश्चित करा जे प्रकल्प व्यवस्थापनाद्वारे केले जाऊ शकते आत्ता असे अनेक साधने आहेत जे हे करण्यास शिकत आहेत तर पण ते प्रकल्प व्यवस्थापनात जाईल एखाद्या डिझाइनरला याबद्दल जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही परंतु हे आपण संभाव्य आव्हान आहे आणि जसे मी म्हणालो की गुणवत्ता आश्वासन नेहमीच असते गुणवत्तेची काळजी घेतली आहे हे आपण सुनिश्चित केले पाहिजे आणि शेवटी सुसंगतता कारण सर्वत्र जर आपल्याकडे निरनिराळ्या गोष्टी असतील आणि आपण भिन्न रंग आणि भिन्न ग्राफिक ठेवण्यास सुरूवात करणार आहात ज्याचा एकमेकांशी अर्थ नाही हे फक्त एक अतिशय खराब प्रभाव पाडते होय हो तर होय आपल्याकडे काही उदाहरणे आहेत धन्यवाद माझा आनंद धन्यवाद